नमस्कार तर या आठवड्यात आपण सर्किट विश्लेषणामध्ये लाप्लास ट्रान्सफॉर्मचा कसा उपयोग करू शकतो हे पाहू तर आपण चर्चा सुरू करूया तपशिलात जाण्यापूर्वी लाप्लास ट्रान्सफॉर्म बद्दल काय चर्चा केली होती ते प्रथम समजून घेऊया तर मुळात लाप्लास ट्रान्सफॉर्म टाइम डोमेन फंक्शन मधील सिग्नल चे s डोमेनमध्ये विश्लेषण करण्यास अनुमती देते तर मुळात आपल्याकडे जर टाइम डोमेन फंक्शन मधील सिग्नल असेल तर ते विश्लेषणासाठी s डोमेनमध्ये दर्शवल्या जाऊ शकते तसेच मागच्या व्याख्यानात लाप्लास ट्रान्सफॉर्म च्या प्रॉपर्टीज आणि बेसिक कॉमन फंक्शनच्या लाप्लास ट्रान्सफॉर्म विषयी चर्चा झाली आहे त्यानंतर आपण इन्वर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म बद्दल चर्चा केली आणि आपण म्हटले होते की पार्शल फ्रॅक्शन एक्सपान्शन किंवा लाप्लास ट्रान्सफॉर्म पेअर टेक्निक्स वापरुन इन्वर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म मिळू शकतो आणि त्यानंतर आपण यावरही चर्चा केली की रियल पोल्स मुळे एक्स्पोनेन्शियल फंक्शन्स आणि कॉम्प्लेक्स पोल्स मुळे डॅम्पड् साइनोसॉइड्स मिळतात आणि आपण इनिशियल आणि फायनल व्हॅल्यू थेरम वर देखील चर्चा केली ज्याद्वारे आपण सर्किट विश्लेषणासाठी आवश्यक इनिशियल आणि फायनल कन्डिशन्ज़ शोधू शकतो तर जेव्हा आपण लाप्लास ट्रान्सफॉर्म बद्दल चर्चा करीत होतो तेव्हा आपण ह्या मुख्य मुद्द्यांची चर्चा केली लाप्लास ट्रान्सफॉर्म वापरुन आपण सर्किट विश्लेषण कसे करू शकतो याविषयी आता चर्चा करूया तर इलेक्ट्रिक सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी लाप्लास ट्रान्सफॉर्म हे एक उत्तम तंत्र आहे यात तीन प्रमुख स्टेप्स चा समावेश आहे पहिली स्टेप म्हणजे तुम्ही सर्किटला टाईम डोमेन मधून s डोमेनमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकता याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये असलेले सर्व सर्किट एलिमेंट सर्वप्रथम s डोमेनमध्ये ट्रान्सफॉर्म केल्या जातील आणि नंतर मागील वर्गांमध्ये चर्चा केल्याप्रमाणे सर्किट एनालिसिस टेक्निक्स चा उपयोग करून आपण सर्किट सोडवू सर्किट एनालिसिस टेक्निक्स म्हणजे नोडल एनालिसिस मेश एनालिसिस किंवा सोर्स ट्रान्सफॉर्मेशन सुपरपोजिशन किंवा इतर सर्किट एनालिसिस टेक्निक्स जसे की थेवेनिनच्या आणि नॉर्टनच्या इक्विव्हेलन्ट चा देखील समावेश असू शकतो दुसरी स्टेप अशी असेल की आपण s डोमेनमध्ये जे कोणते सर्किट तयार केले आहे ते s डोमेन मधले सर्किट सोडविण्यासाठी आपण सर्किट एनालिसिस टेक्निक चा वापर करू आणि शेवटी जेव्हा आपल्याला s डोमेन मध्ये उत्तर मिळेल त्यानंतर आपण इन्वर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म वापरू आणि शेवटी आपल्याला टाईम डोमेन मध्ये उत्तर मिळेल जेव्हा आपण सर्किट एनालिसिस करू तेव्हा आपण या तीन प्रमुख स्टेप्सचे अनुसरण करूया तर आपल्याला पहिली गोष्ट जी समजून घ्यावी लागेल ती ही आहे की आपण विविध सर्किट एलिमेंट्स ना टाईम डोमेन मधून s डोमेनमध्ये कसे ट्रान्सफॉर्म करतो तर सुरुवातीला आपण आपल्या सर्किट मधील सामान्यत तीन मुख्य एलिमेंट म्हणजे रेजिस्टर्स इंडक्टर्स आणि कॅपेसिटर पाहूया आपण हे तीन एलिमेंट s डोमेनमध्ये कसे ट्रान्सफॉर्म करू शकतो तर आपल्याला माहित आहे की रेजिस्टरसाठी टाईम डोमेनमध्ये व्होल्टेज करंट रिलेशनशिप ओहम्स लॉ प्रमाणे viR अशी दिली आहे आता आपण लाप्लास ट्रान्सफॉर्म घेतल्यास टाइम डोमेन समीकरण s डोमेनमध्ये कन्व्हर्ट होते त्यामुळे v हा V होईल R कॉन्स्टंट कॉन्टिटी आहे आणि म्हणून त्यामध्ये कोणताही बदल होत नाही आणि i हा I होईल जेव्हा आपण रेझिस्टरला फ्रिक्वेन्सी s डोमेनमध्ये कन्व्हर्ट करतो तेव्हा हे आपल्याला मिळते आता इंडक्टर बद्दल आपल्याला माहीत आहे की इंडक्टरच्या जवळचे होल्टेज हे Ldidt ह्या समीकरणाने दिले जाऊ शकते आता आपण टाईम डिफरेन्शीऐशन टेक्निक वापरू ज्याची चर्चा आपण आधीच्या व्याख्यानांमध्ये लाप्लास ट्रान्सफॉर्मच्या विविध गुणधर्मांविषयी चर्चा करताना केली आहे आपण या इंडक्टरच्या टाईम डोमेन समीकरणला लाप्लास डोमेन मध्ये म्हणजेच s डोमेन मध्ये कन्व्हर्ट केले आहे त्यामुळे v हा V होईल L कॉन्स्टंट कॉन्टिटी असल्यामुळे L मध्ये कोणताही बदल होत नाही परंतु didtच्या बाबतीत आपण डिफरेन्शीऐशन टेक्निक वापरू त्यामुळे आपल्यालाdidtचे लाप्लास ट्रान्सफॉर्मsIs i मिळेल तर आपण असे म्हणू शकतो की व्होल्टेजचे लाप्लास ट्रान्सफॉर्म sLIs Li0 अशाप्रकारे दिले जाऊ शकते तर आपल्याला अशा प्रकारे हे s डोमेनमध्ये मिळेल पुढे सर्किटमध्ये हे समीकरण कसे दर्शवायचे हे बघूया आपल्याला माहित आहे की आपल्याजवळ जर VsLsIs isLIs Li0 असेल तर त्याच वेळी हे समीकरण वापरून तुम्ही करंट Is ची व्हॅल्यू देखील काढु शकता तसेच तुम्ही समीकरणाची पुन्हा अशा प्रकारे मांडणी करा की तुम्हाला Is1sLVsisहे समीकरण मिळेल तर आता आपल्याकडे s डोमेनमध्ये इंडक्टर व्होल्टेज तसेच इंडक्टर करंट आहे आता ही समीकरणे आपण इक्विवलेंट सर्किटमध्ये कन्व्हर्ट करू तसेच टाइम डोमेनमध्ये आपल्याजवळ एक इंडक्टर आहे ज्यामध्ये करंट I साठी टाईम t असतो इनिशियल करंट i हा 0 असतो आणि इंडक्टरच्या जवळचे व्होल्टेज v कोणत्याही टाईम t साठी असते तर हे इंडक्टर व्होल्टेज आणि करंटचे टाईम डोमेन रिप्रेझेंटेशन आहे आता जर आपल्याला ह्यांना s डोमेनमध्ये कन्व्हर्ट करायचे असेल तर v हा V होईल आणि i हा I होईल आता इंडक्टर L बाबत आपण काय करणार आहोत तर आपल्याला माहित आहे की VssLIs Li0 आहे हे वजाबाकी चे चिन्ह म्हणजे फिक्टिशस व्होल्टेज सोर्स ची पोलॅरिटी दर्शविण्यासाठी म्हणजेच जे इंडक्टरची इनिशियल कंडिशन दर्शविते ते 1 होईल जेव्हा टाईम 0 असेल आणि पोलॅरिटी विरुद्ध असेल तर s डोमेनमध्ये व्होल्टेजचे समीकरण इंडक्टरसाठी sL असे होईल म्हणजेच व्होल्टेज सोर्स सोबत सीरिजमध्ये असलेला इंडक्टर हा Li0 असा आहे आणि वरच्या बाजूला निगेटिव्ह पोलॅरिटी आहे आणि तळाशी पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे तर तुम्ही हे पाहू शकता की हे टाईम डोमेन चे s डोमेनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करत असताना आपण नुकतेच डिराइव्ह केलेले समीकरण दर्शवत आहे त्याचप्रमाणे करंटसाठी तर आता तुम्हाला माहित आहे की जर इंडक्टरच्या जवळचे व्होल्टेज vt असेल तर s डोमेनमध्ये ते Vs असे रिप्रेझेंट केल्या जाते आणि म्हणूनच अशाच प्रकारे करंट it हा Is असा दर्शविला जाईल आता जर तुम्ही हे समीकरण पहात असाल तर तुम्ही बघू शकता की हा I या दोन भागात विभागलेला आहे त्यामुळे करंट शोधण्यासाठी आपण याच समीकरणाचा वापर इक्विवलेंट सर्किट शोधण्यासाठी करू तर या पहिल्या भागातून आपल्याला i0s मिळते तर हि करंट सोर्स ची ती व्हॅल्यू आहे जी करंटची इनिशियल कंडिशन दर्शवते म्हणजेच हा इंडक्टर मधून फ्लो होणारा इनिशियल करंट आहे तर i0 s हा खालच्या दिशेने जाईल कारण हे पॉझिटिव्ह आहे म्हणून इंडक्टर मधून फ्लो होणाऱ्या करंटची इनिशियल कंडिशन दर्शविणारा फिक्टिशस करंट सोर्स आणि करंट I एकाच दिशेला आहे आता पुढे इंडक्टर मधून फ्लो होणाऱ्या करंटच्या व्हॅल्यू विषयी बघूया तर हे म्हणजे 1sLVs आहे तर याचा अर्थ असा आहे की इंडक्टरची व्हॅल्यू ही sL असेल तर अशाप्रकारे आपण इंडक्टर एकतर व्होल्टेज V च्या स्वरूपात किंवा करंट I च्या स्वरूपात दर्शवतो म्हणजे जेव्हा तुम्ही सर्किटचे समीकरण सोडवता तेव्हा हे आवश्यक असते जेव्हा तुम्ही किर्चहॉफ व्होल्टेज लॉ वापरता तेव्हा याचा उपयोग केला जाऊ शकतो आणि सर्किट्स कन्व्हर्ट करण्यासाठी जेव्हा तुम्ही किर्चहॉफ करंट लॉ वापरत असाल तेव्हा याचा वापर केला जाऊ शकतो आता पुढे आपण कपॅसिटर बद्दल चर्चा करू तर कपॅसिटर बाबतीत कोणत्याही t टाईम साठी करंट itCdvdtअशाप्रकारे दिल्या जाऊ शकतो म्हणजे टाईम डोमेन मधले समीकरण वापरुन आपण हे s डोमेनमध्ये ट्रान्सफॉर्म करू जेव्हा आपण हे s डोमेन मध्ये कन्व्हर्ट करतो तेव्हा हे IsCsVs v0 sCVs Cv0 असे होईल आता त्याच प्रकारे आपण जर याची पुनर्रचना केली तर हे समीकरण किंवा अभिव्यक्ती व्होल्टेजच्या स्वरूपात Vs1sCIsvs असे असेल तर हे दोन्ही कॅपेसिटरचे s डोमेन मधले गव्हर्निंग इक्वेशन असतील म्हणून आपण इंडक्टरच्या बाबतीत जसे दर्शविले तसेच आपण कॅपेसिटरच्या बाबतीत देखील करू शकतो आणि सर्किटमध्ये हे दोन्ही समीकरण दाखवु शकतो तर मग आपण s डोमेनमध्ये कॅपेसिटरचे इक्विवलेंट कसे दर्शवतो ते पाहूया तर हे टाईम डोमेन मधील कॅपॅसिटरचे इक्विवलेंट रिप्रेझेंटेशन आहे ज्यामध्ये कपॅसिटरच्या जवळचे होल्टेज vt आहे कपॅसिटरच्या जवळचे चे इनिशियल होल्टेज v0 आहे आता जेव्हा आपल्याला s डोमेन मधील कॅपॅसिटरच्या जवळचे व्होल्टेजVsशोधण्यास सांगितले जाते तेव्हा आपण हे समीकरण वापरू आणि तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये फक्त दोन टर्म असतात आणि हे व्होल्टेज असल्यामुळे या दोन्ही टर्म व्होल्टेज टर्म असू शकतात आणि हे पॉझिटिव्ह असल्याने याचा अर्थ असा आहे की पॉझिटिव्ह व्होल्टेज सोर्स म्हणजेच वरच्या बाजूला प्लस पोलॅरिटी आणि तळाशी निगेटिव्ह पोलॅरिटी व्हॅल्यू असेल म्हणजे हा एक फिक्टिशस व्होल्टेज सोर्स v टाईम 0 बाय s असे आहे जे इनिशियल कंडिशन म्हणजे सुरुवातीला कॅपॅसिटरच्या जवळचे होल्टेज 0 आहे हे दर्शवेल तर1sCम्हणजे कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे कारण जेव्हा Is हा सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट असतो तेव्हा कॅपॅसिटरच्या जवळचा ड्रॉप 1sCIsप्लस व्होल्टेज vs आहे आणि जेव्हा तुम्ही याची बेरीज कराल तेव्हा तुम्हाला s डोमेन मधल्या v ची व्हॅल्यू मिळेल तर जेव्हा आपल्याला किर्चहोफ करंट लॉ अप्लाय करावा लागेल तेव्हा हे आवश्यक असेल आता पुढे तुम्ही देखील करंट I हा या दोन टर्म नुसार दाखवु शकता ह्या दोन टर्म म्हणजे करंटच आहे कारण I म्हणजे करंट आहे I हा दोन भागांत विभागला आहे तर जेव्हा आपण हे सर्किटमध्ये दर्शवितो तेव्हा पहिली टर्म 1sC ही आहे आणि जेव्हा तुम्ही 1sC ला V ने डिव्हाइड करता तेव्हा आपल्याला sCV प्राप्त होईल जे म्हणजे सर्किटच्या या भागातून फ्लो होणारा करंट असेल पुढे t0 असताना C गुणिले V म्हणजे पुन्हा करंटच आहे जी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे कारण हे t 0 साठी कॅपेसिटरच्या जवळचे व्होल्टेज दर्शवेल आणि येथे निगेटिव्ह साईंन असल्यामुळे करंटची दिशा ही I करंटच्या दिशेच्या विरुद्ध असेल तर यामध्ये तुम्ही I करिता समरूपतेचे समीकरण दर्शवू शकता आणि जेव्हा किर्चहॉफ करंट लॉ च्या सहाय्याने सर्किटचे विश्लेषण केले जाईल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता तर ही व्होल्टेज आणि करंट समीकरणे जेव्हा सर्किट सोडवताना आवश्यक असेल तेव्हा तुमच्या सोयीनुसार तुम्ही वापरू शकता आता या समीकरणांवरून आपल्या असे लक्षात आले आहे की इनिशियल कंडिशन ही आता ट्रान्सफॉर्मेशनचा भाग आहे म्हणून आपण s डोमेनमध्ये इनिशियल कंडिशन कशा प्रकारे समाविष्ट करू याबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण s डोमेन समीकरणांमध्ये इनिशियल कंडिशनची देखील काळजी घेतली जाते सर्किट विश्लेषणामध्ये लाप्लास ट्रान्सफॉर्म वापरण्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे आता आणखी एक फायदा म्हणजे हे आपल्याला कम्प्लीट रिस्पॉन्स देईल ज्यामध्ये सर्किटच्या ट्रान्सीयंन्ट अँड स्टेडी स्टेट रिस्पॉन्स चा समावेश असेल म्हणूनच जर कदाचित तुमच्या लक्षात असेल की फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर सर्किटच्या रिस्पॉन्स बद्दल चर्चा करीत असताना आपण सोल्युशन नॅचरल आणि फर्स्ट रिस्पॉन्स मध्ये कन्व्हर्ट केले आणि दोन्हीही रिस्पॉन्स स्वतंत्रपणे मिळवले आणि शेवटी फायनल रिस्पॉन्स मिळवण्यासाठी हे दोन्ही एकत्र केले परंतु या बाबतीत आपल्याकडे दोन सोल्यूशन असल्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही त्या दोन्ही चे स्वतंत्रपणे विश्लेषण करा आणि नंतर त्यांची बेरीज करा कारण लाप्लास ट्रान्सफॉर्म आणि लाप्लास ट्रान्सफॉर्म वापरुन विश्लेषित केलेले सर्किट आपल्याला थेट सर्किटचा कम्प्लीट रिस्पॉन्स देईल आता जर ही दोन समीकरणे म्हणजेच VssLIs Li0 आणि IssCVs Cv0 बारकाईने पाहिल्यास म्हणजेच या दोन्हीचे निरीक्षण केल्यावर तुम्ही डूऐलिटी ची पुष्टी करू शकता कारण तुम्ही ही दोन्ही समीकरणे बघितल्यास तुमच्या लक्षात येईल की L हा C चा डूएल आहे I हा V चा डूएल आहे आणि v0 हा i0 चा डूएल आहे तर अशा प्रकारे हे डूएल पेयर तयार करतात आता s डोमेन मधील इम्पीडन्स म्हणजे झिरो इनिशियल कंडिशन साठी व्होल्टेज लाप्लास ट्रान्सफॉर्म आणि करंट लाप्लास ट्रान्सफॉर्मच्या रेशो व्यतिरिक्त दुसरे काही नाही म्हणून आपण इम्पीडन्स हा ZsVI असे लिहू शकतो म्हणून ज्या तीन सर्किट एलिमेंट बद्दल आपण चर्चा केला त्यातील इम्पीडन्स हा रेजिस्टन्ससाठी ZR असा होईल इंडक्टरसाठी तो ZsLअसा होईल कॅपॅसिटरसाठी तो Z1sCअसा होईल आता जर तुम्हाला अॅडमिटन्स शोधायचे असेल तर अॅडमिटन्स हा इम्पीडन्सचा रेसिप्रोकल असेल तर Z च्या बाबतीत जर तुम्हाला अॅडमिटन्स शोधायचा असेल तो म्हणजे YsIVआहे आणि तशाच प्रकारे कण्डक्टॅन्स इन्डक्टर आणि कॅपॅसिटरचा इन्वर्स यांची व्हॅल्यू देखील बदलेल आता सर्किट विश्लेषणामध्ये लाप्लासच्या वापरामुळे विविध सिग्नल सोर्सचा वापर सुलभ होईल म्हणून इम्पल्स रिस्पॉन्स स्टेप रिस्पॉन्स रॅम्प अँड एक्सपोनेन्शियल सोर्स रिस्पॉन्स सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाऊ शकते तर आता आपण काही उदाहरणे घेऊया जेणेकरुन सर्किट एलिमेंट आणि त्यांचे लाप्लास ट्रान्सफॉर्म संपूर्ण सर्किट विश्लेषणामध्ये कसे वापरतात हे आपल्याला समजू शकेल आपण एक उदाहरण घेऊ जेथे आपल्याला इन्डक्टरच्या जवळ चा vot शोधणे आवश्यक आहे आणि आपण असे गृहीत धरू की तेथे इन्डक्टरमध्ये इनिशियल करंट नसेल किंवा कॅपॅसिटरच्या जवळ इनिशियल व्होल्टेज नसेल म्हणजे येथे इनिशियल कंडिशन 0 आहे आता आपण पहिल्यांदा काय केले पाहिजे प्रथम आपल्याला सर्किटला टाईम डोमेन मधून s डोमेनमध्ये ट्रान्सफॉर्म करावे लागेल जेणेकरून सोर्स जे युनिट स्टेप फंक्शन आहे जेव्हा तुम्ही s डोमेनमध्ये ट्रान्सफॉर्म कराल तेव्हा तो 1s असे होईल इन्डक्टर sL होईल आणि L ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून ते s असे होईल s डोमेनमध्ये 13 फॅरेड कॅपॅसिटरची व्हॅल्यू 3s अशी असेल तर आता आपल्याकडे हे सर्व एलिमेंट s डोमेनमध्ये आहेत आता आपण हे सर्किट s डोमेनमध्ये दाखवु शकतो त्यामुळे सोर्स आता 1s होईल रेझिस्टन्समध्ये कोणताही बदल होणार नाही त्यामुळे ते आहे तसेच राहतील कॅपॅसिटर आता 3s असा झाला आहे आणि इन्डक्टर हा s आहे आणि आपल्याला पहिल्यांदा s डोमेनमधील इंडक्टरच्या जवळचे व्होल्टेज शोधण्याची आवश्यकता आहे आणि मग आपण ते टाईम डोमेनमध्ये कन्व्हर्ट करू आता जर आपण सर्किट पाहिले तर आपण मेश एनालिसिसचा उपयोग करू शकतो तर असे समजू की करंट I1 पहिल्या लूपमध्ये आहे I2 लूप 2 मध्ये आहे मेश 1 साठी आपण 1s13sI1 3sI2 असे समीकरण म्हणून लिहू शकतो मेश 2 साठी काय होईल आपण सर्व इम्पीडन्सची बेरीज करू जेणेकरून ती s53s होईल तर I2 करिता आपल्या s53s मिळेल आणि नंतर कॅपॅसिटरसाठी I1 हा I2 च्या विरुद्ध दिशेला आहे कॅपॅसिटरसाठी तुम्हाला 3sI1 ही दुसरी टर्म मिळेल त्यामुळे आता जेव्हा तुम्ही हे सोडवता तेव्हा तुम्हाला I113s25s3I2 ही व्हॅल्यू मिळेल आता जर तुम्ही हे सोडवले तर 3s38s2 18sI2 ⇒ I23s38s2 18s आता ते सोडवण्यासाठी तुम्ही स्क्वेअर टेक्निक तयार कराल त्याचा उपयोग कराल तर तुम्ही प्रथम या टर्म चे स्क्वेअर मिळवा म्हणजे ते s422असे होईल आता न्यूमरेटर मध्ये तुम्ही2 ने गुणाकार करू शकता आणि डिनॉमिनेटर मध्ये तुमच्याकडे 2 असेल तसेच तुम्ही जर हा कंपोनेंट पाहत असाल तर तुम्हाला काय दिसेल तुमच्या हे लक्षात येईल की हे म्हणजे e 4tsin 2t चे लाप्लास ट्रान्सफॉर्म आहे म्हणूनच यामुळे तुम्हाला इंडक्टरच्या जवळ व्होल्टेज रिस्पॉन्स मिळेल आता या दुसऱ्या बाबतीत जेव्हा इनिशियल कंडिशनमध्ये कॅपॅसिटरच्या जवळ व्होल्टेज V आहे आणि त्याची व्हॅल्यू 5 व्होल्ट आहे तेव्हा पहिल्यांदा आपण सर्किट s डोमेनमध्ये ट्रान्सफॉर्म करू परंतु आपल्याला प्रथम हे पहायला हवे की जी इनिशियल कंडिशन दिली आहे त्यात करंट सोर्स Cv0असेल कारण जर तुम्ही हे बघितले की इथे हे सर्व समांतर पद्धतीने जोडलेले आहेत तर याचा अर्थ असा की किर्चहॉफ करंट लॉ हा सर्वात योग्य पर्याय असेल म्हणून आता किर्चहॉफ करंट लॉ म्हणजे तुम्हाला हे कॅपेसिटर इक्विवलन्ट s डोमेनमध्ये कन्व्हर्ट करणे आवश्यक आहे तर आता ही विशिष्ट टर्म 1sCमध्ये कन्व्हर्ट होईल आणि Cvoव्हॅल्यू चा करंट सोर्स समांतर असेल vo 5 व्होल्ट म्हणून दिला जाईल C ला 0 1 F असे दिले गेले आहे म्हणूनच Cvo 0 1 0 5 A आहे तर या विशिष्ट सर्किटचा वापर करून तुम्ही संपूर्ण सर्किट s डोमेन मध्ये ट्रान्सफॉर्म करू शकता तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे s डोमेनमध्ये कन्वर्ट केले जाईल युनिट स्टेप फंक्शनचा एक्सपोनेन्शियल सोबत गुणाकार केला याचा अर्थ म्हणजे तुम्हाला टाईम शिफ्ट मिळत आहे तर व्होल्टेज सोर्सचे लाप्लास ट्रान्सफॉर्म10s 1होईल आणि नंतर रेजिस्टन्स समान राहतील कॅपेसिटर 10 s मध्ये कन्व्हर्ट होतील आणि 0 5 एम्पीयर व्हॅल्यू चा एक करंट सोर्स समांतर असेल कारण हे इनिशियल कंडीशन दर्शवेल आणि मग तुमच्याकडे करंट सोर्स असेल जो लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये कन्व्हर्ट केल्यावर 2 एम्पियर असेल आता तुम्ही काय करावे तर तुम्हाला वरच्या नोडवर किर्चहॉफ करंट लॉ अप्लाय करावा लागेल तर तुम्ही बघू शकता की 1 2 आणि 3 असे हे करंट आहेत जे नोडच्या आत जात आहेत आणि दोन करंट नोड मधून बाहेर येत आहेत म्हणून जेव्हा तुम्ही आत येणारे आणि बाहेर जाणारे करंट संकलित करता तेव्हा तुम्ही असे म्हणू शकता की 10s1 V01020 5V010V010s आहे येथे बाहेर जाणारा करंट V010 आहे आणि येथून बाहेर जाणारा करंट V010sअसेल आता जर तुम्ही दोन्ही बाजूला 10 ने गुणाकार केल्यास आणि पुन्हा व्यवस्थित मांडणी केल्यास तुम्हाला 10s125V0s2 किंवा V025s35s1s2As1Bs2 मिळेल जेव्हा तुम्ही हे सोडवता तेव्हा तुम्हाला A आणि B च्या व्हॅल्यू A 10 B 15 अशा मिळतील आणि V0s10s115s2 असेल हे इन्वर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये सहज लिहिले जाऊ शकते तुम्हाला v0t10e t15e 2tu मिळू शकते तर आता याबरोबरच आपण आपले आजचे सत्र संपवू तर या सत्रामध्ये आपण विविध सर्किट एलिमेंट्सबद्दल आणि त्यांना लाप्लास ट्रान्सफॉर्ममध्ये कसे कन्व्हर्ट करू शकतो याबद्दल चर्चा केली आणि आपण आता पुढील व्याख्यानात ट्रान्सफर फंक्शन बद्दल चर्चा करू धन्यवाद